सेल कल्चर वर आधारित या व्याख्यान मालिकेमध्ये आपले स्वागत आहे मागील व्याख्यानांमध्ये आपण पेशींना वेगळे करण्यासाठी उपयोगी असलेल्या तीन पद्धतींविषयी जाणून घेतले आणि त्या तीन पद्धती म्हणजे डेन्सिटी ग्रेडियंट सेंन्ट्रीफिगेशन इम्यूनो पॅनिंग फ्लोरोसेंट असिस्टेड सेल सॉर्टिंग इम्यूनो पॅनिंग विषयी बोलत असताना आपण एक छोटासा भाग चर्चेला घेतला नाही त्यावर आपण येथे चर्चा करणार आहोत कशाप्रकारे विविध पेशींच्या संदर्भात हे तंत्र आणि या पद्धती प्रभावी ठरलेल्या आहेत भ्रुणसंबंधी मोटोनेरॉन व्हेंट्रल हॉर्न मध्ये असतात तुम्हाला मी दाखविलेली आकृती आठवत असेल जी मी पुन्हा दाखवत आहे व्हेंट्रल हॉर्न मध्ये मोटोनेरॉन हे दोन प्रकारचे असतात मोठ्या आकाराचे आणि छोट्या आकाराचे मला येथे महत्त्वाचे हे सांगायचे आहे की व्हेंट्रल हॉर्न मधील मोटोनेरॉन साधारणतः चौदाव्या दिवशी बाहेरील किंवा अद्वितीय प्रतिपिंडे दर्शवितात त्यानंतर सगळ्या पेशी त्याचप्रमाणे स्वतःला व्यक्त करतात आपण सातव्या आठवड्यातील दुसरे व्याख्यान बघत आहोत उदाहरणार्थ हा स्पायनल कॉर्ड आहे आणि हा व्हेंट्रल हॉर्न आहे छायांकित भाग हा व्हेंट्रल हॉर्न आहे गर्भ दिन हे E0 पासून E22 पर्यंत सुरू होते त्याला खरेतर गर्भाशय म्हणतात E11 सुद्धा गर्भ दिवस असतात E14 पर्यंत ते गर्भ दिवस असतात आणि E15 नंतर त्याला गर्भाशय म्हणतात मी E15 म्हणेल आणि नंतर F आणि नंतर F18 अशाप्रकारे हे पुढे चालत राहील कदाचित तुम्ही 18 पासून पुढे गृहीत धराल ज्याला गर्भाशय म्हणतात जेव्हा बरीचशी शारीरिक वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसू लागतात त्यापूर्वी कुठलाही शारीरिक विकास हा पूर्णपणे झालेला नसतो तो एकतर छोटा गोळा असतो किंवा काहीतरी वेगळं आणि म्हणूनच हे दोन वेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात आपण पुन्हा त्या चर्चेकडे वळू जेथे आपण गर्भाशयातील मोटोनेरॉन ला वेगळे करण्यासंदर्भात बोलत होतो आपण या प्रश्नाकडे पुन्हा एकदा बघतो आहे परंतु एक नवीन पद्धत विचारात घेऊन आपण डेन्सिटी ग्रेडियंट सेंन्ट्रीफिगेशन इम्यूनो पॅनिंग फ्लोरोसेंट असिस्टेड सेल सॉर्टिंग इम्यूनो पॅनिंग या तिन्ही पद्धती अभ्यासलेल्या आहे येथे विविध मोटोनेरॉन आहेत आणि त्यामध्ये आहेत बर्याचशा पेशी आता E14 किंवा E मोटोनेरॉन विषयी काय नवीन आहे तुम्ही विचार करू शकता आता ज्याप्रमाणे ते विशिष्ट मार्कर दर्शवितात E14 वर फक्त या पेशीच मार्कर दर्शवितात जसजसा वेळ पुढे सरकतो आणि आपण F18 पासून पुढे जातो हा मार्कर किंवा अँटीबॉडी सगळीकडे आपले अस्तित्व दर्शविते हा मुद्दा येथे का म्हणून महत्त्वाचा आहे हो याकरिता महत्वाचा आहे की जोपर्यंत तुम्हाला एखाद्या विशिष्ट टिशूचा विकास माहिती होत नाही तोपर्यंत तुम्ही सेल सॉर्टिंग कडे वळू नये तुम्ही आधी हे समजून घ्यायला हवे की तुम्ही काय करत आहात जर तेथे विशिष्ट अँटीबॉडी आहे पेशीच्या पृष्ठभागावर विशिष्ट मार्कर आहे आणि तुमच्याकडे त्यांना बांधून ठेवण्यासाठी काऊंटर अँटीबॉडी आहे तर तुम्ही पुढची वाटचाल करावी उदाहरणार्थ एखादा हा नमुना वापरतोय जो E15 च्या आधीच आहे तुम्ही E18 वापरत आहात पण तो काम करत नाही मला येथे म्हणायचं आहे की भेसळ होईल असे काही महत्त्वाचे घटक तुम्हाला सेल सॉर्टिंग करताना लक्षपूर्वक विचारात घ्यायचे आहेत याच्याशी संदर्भित उपलब्ध साहित्य आपण काळजीपूर्वक वाचायला हवे आता आपण इथून पुढे जाण्याचा प्रयत्न करू जेथे तुम्हाला काही कठीण प्रश्नांना सामोरे जावे लागेल हे करत असताना तुमच्या लक्षात येईल की मी तुम्हाला का म्हणून या सगळ्या उपलब्ध पद्धती आणि तंत्र विषयी अवगत करून दिले हे तंत्र किती प्रभावी आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल जर तुम्हाला त्याचा प्रभावीपणा अवगत नसेल तर तुम्ही त्याचा दुरुपयोग करू शकता जे मी बघत असतो आणि त्याचे मला दुःख होते आता आपण सेल सॉर्टिंग पासून पुढे वळू आपल्या अपेक्षा काय आहेत आपल्याला हे अपेक्षित आहे की पेशींनी फक्त आपले दृश्य रूपच कायम ठेवू नये तर आपली कार्यशीलता सुद्धा प्रभावीपणे निदर्शनास आणून द्यावी उदाहरणार्थ आम्हाला इन्सुलिनचे स्त्राव करणारी एक सेल संस्कृती हवी आहे आणि हे करत असताना त्याची तीव्रता शरीरात असते तेवढीच राहू नये तर त्यापेक्षा 50 टक्के किंवा 10 टक्के किंवा 5 टक्के असावी 2 टक्के असेल तरीसुद्धा मला आनंद होईल न्यूरॉन्स उत्तम पद्धतीने कल्चर व्हावे असे मला वाटते न्यूरॉन्स चे कार्य काय आहे त्या विद्युत सक्रिय पेशी आहेत म्हणजेच त्यांच्यामध्ये क्रिया संभाव्यता आहे आता माझ्याकडे न्यूरॉन्स आहेत परंतु कल्चर डिश मध्ये लागणारी क्रिया संभाव्यता त्यांच्यामध्ये नाही किंवा मी दावा करतो की तुम्हाला X Y Z स्टेम सेल माहिती आहे आणि मी कल्चर मधून न्यूरॉन्स घेतलेले आहे परंतु सत्य हे आहे कि तें न्यूरॉन्स तोपर्यंत माझ्या कामाचे नाही जर ते विद्युत सक्रिय नाहीत विद्युत सक्रिय नसतील तर समस्या आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण सेल कल्चर च्या विश्वामध्ये प्रवेश करतो तेव्हा या काही मूलभूत गोष्टी व माहिती आपल्याला अवगत असणे गरजेचे आहे उदाहरणार्थ जेव्हा मी हे विचारतो तेव्हा हा किचकट प्रश्न पुढे येतो हा किचकट प्रश्न याकरिता होतो कारण तुम्ही कल्चर मधील पेशींना नवजीवित करत आहात या पेशी न्यूरॉन्स च्या संदर्भात आहे न्यूरॉन्स च्या संदर्भात मी येथे मुक्तपणे विचार करतो आहे त्याचे मूळ दार्शनिक रूप कायम ठेवून किंवा मिळतेजुळते ठेवून जे त्यांच्या मूळ वातावरणामध्ये अनुभवते जेव्हा आपण मूळ वातावरणाबद्दल बोलतो आहोत तेव्हा आपण याविषयी बोलतो आहोत आपण येथे न्यूरॉन्स संदर्भातील नवजात पेशीं विषयी बोलत आहोत आणि आपण त्याही पेशी विषयी बोलत आहोत ज्यांनी आपले मूळ दार्शनिक रूप कायम ठेवले जे त्यांच्या मूळ वातावरणामध्ये त्यांना अनुभवायला येते तर फेनोटाइप म्हणजे नेमके काय जसं मी येथे म्हणतो आहे की या पेशीचा आता न्यूरॉन् बनण्याचा वेळ आलेला आहे मी अपेक्षा करेल की ही पेशीं एक्सॉन डेंड्रॅटिक ट्री निर्माण करेल आवश्यक आयन चॅनेल विकसित करून न्यूरॉन् प्रमाणे वर्तन करेल म्हणजेच त्यामध्ये क्रिया संभाव्यता असणे गरजेचे आहे जेव्हा पेशींचा समूह इन्शुलीन चा स्त्राव करते तेव्हा मला अपेक्षित असते की त्यांनी एक क्लस्टर निर्माण करावे आणि मला ते कुठल्यातरी प्रकारे मोजायचे आहे मी येथे फेनोटाइप च्या व्यतिरिक्त आणखी एक पैलू दर्शवितो आहे आणि तो म्हणजे फंक्शनल म्हणजेच मोर्फोलॉजी सहित फंक्शन आपणही दोन्ही मापदंड सेल कल्चर डिश मध्ये ठेवू शकतो का जर हे कायम ठेवता आले नाही तर उद्दिष्ट सफल होणार नाही मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे न्यूरॉन्स वरच लक्ष केंद्रित करणार आहे कारण तो एक कठीण विषय आहे उदाहरणार्थ मी उत्साही पेशी घेतो आहे आणि कार्डिओमायोसाइट्स cardiomyocytes करतो आहे तर तुम्हाला माहिती आहे की माझा पहिला प्रश्न काय असणार त्या पेशी डिश मध्ये बीट करत आहेत का जर ते तसं करत नसतील तर मला नक्कीच संशय येईल की तुम्ही फेनोटाइप आणि फंक्शनॅलिटी कायम ठेवत आहात की नाही आणि जर तसं होत नसेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल त्याच प्रमाणे जर आपण टिशू कल्चर करीत असू तर माझा प्रश्न असेल की ते उत्तेजीत करत आहेत किंवा नाही ते आकुंचन पावतात कारण आपल्या शरीरातील स्नायूंमध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल कार्यक्षमता असते आणि म्हणूनच आपण स्नायूंचे उदाहरण घेतो आहे जेव्हा आपण स्नायू कल्चर विषयी बोलतो तेव्हा तेथे संभाव्य दोन मार्ग असतात येथे आपण शरीरातील स्नायू विषयी चर्चा करू आपण आधी शारीरिक स्नायूचे उदाहरण बघू साधारणपणे शारीरिक स्नायूचे कल्चर हे दोन प्रकारे होते एक म्हणजे F18 रेट फेटस किंवा मुस फेटस F18 हे F20 होऊ शकते किंवा निओनाटाएल होऊ शकते जे 1 दिवसापासून ते तीन दिवसांपर्यंत असु शकते त्यापेक्षा जास्त असू नये कारण टिशूना विलग करणे कठीण आहे हे तुम्ही प्रौढ अंग पासून मिळवलेल्या उपग्रह पेशींमधून करता यासाठी हिंड लिंब चा उपयोग होतो कारण त्यातून पुरेशा प्रमाणात टिशू मिळतात अशाप्रकारे टिशू प्राप्त केले जातात आणि जर ते गर्भाशयातील असतील तर असे दिसतात हे डोके आहे आणि हिंड लिंब आहे सगळ्यात जास्त टिशू येथून गोळा केलेले आहे ही उप पेशी आहे या येथे उप पेशी आहेत आणि अशा प्रकारे हिंड लिंब विकसित होत आहे या येथे उप पेशी गोळा झालेल्या आहेत या उप पेशी मुळात स्टेम सेल आहेत ज्या स्नायू बनत आहेत जर तुम्हाला या उप पेशी चे विलगीकरण करायचे आहे तर बरेच तंत्र उपलब्ध आहे रेड सेल डायजेशन एंजाइमॅटिक डायजेशन किंवा एंजाइमॅटिक स्लॅश इंडियन मेकॅनिकल डायजेशन पुढे तुम्हाला सेल सॉर्टिंग करून पेशींना वेगळे करावे लागेल नंतर तुम्हाला फॅक्स किंवा डेन्सिटी ग्रेडियंट वापरून उप पेशीना वेगळे करून त्यांना वाढवावे लागेल एक लांब प्रक्रिया आहे येथे प्रौढ उप पेशीना मोठे केले जाते हे करत असताना यश मिळेलच याची खात्री नसते कारण कधी कधी ते अवघड असते तुम्ही आता विचार करत असाल की आपल्याला उप पेशी का म्हणून लागतात त्यामागे काही कारणे आहेत आपण इतर पेशी का वापरू शकत नाही हे आपल्याला कळेल जेव्हा आपण शारीरिक स्नायू बद्दल चर्चा करू कशाप्रकारे ते वाढतात आणि कल्चर करताना काय काळजी घ्यावी लागते